तर यानंतर इथे ब्रांच 2 चे लॉसेस आहेत आता याबद्दल बघूया तर इथेPLoss2r×P2Q2। V।2आहे हे मी आधी च तुम्हाला सांगितले आहे म्हणजे मला म्हणायचे आहे जर तुम्ही ब्रांच 2 च्या इलेक्ट्रिकल इक्विवलेंत बद्दल विचार केला तर एक मिनिट थांबा मी ते तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो तर PLoss2r×P2Q2। V।21 0082। 0 966271।20 00026527 p u हा अशाप्रकारे आहे त्याचप्रमाणे QLoss2x×P2Q2। V।20 01120 0082। 0 00010806 p आहे हे या ब्रांच 2 चा टोटल लॉस आहे कारण आपल्याला पुढील इटरेशन मध्ये ब्रांच 2 चा टोटल लॉस वापरायचा आहे त्याचप्रमाणे ब्रांच 3 साठी जेव्हा jj3 आहे तेव्हा सेंडिंग एन्ड नोड हा 3 असणार आणि रिसिविंग एन्ड नोड हा m2 4 आहे त्याच वेळेस PPL0 006 p u 004 p कारण नोड 4 वर या इथे तुमचे लोड PL jQL आहे जर तुम्ही या ब्रांचच्या इलेक्ट्रिकल इक्विवलेंतचा विचार केला ही ब्रांच 3 आहे आणि ही ब्रांच 4 आहे तर इथे हा लोड PL jQL आहे परंतु हा शेवटचा नोड आहे तर या नोड पलीकडे इतर कोणत्याही ब्रांचेस नाहीत त्यामुळे P आणि PL हे समान आहे त्याच प्रमाणे Q म्हणजेच QL आहे आणि हे ब्रांच 3 साठी आहे यालाच आपण ब्रांच 3 चा इलेक्ट्रिकल इक्विवलेंट म्हणतो म्हणूनच येथे PPL आहे तुम्हाला पाहिजे असल्यास मी या इथे ब्रॅकेट देखील बनवू शकतो यात काहीच अडचण नाही परंतु मी तुम्हाला सांगितले की सफिक्स असो किंवा ब्रॅकेट असो हे दोन्हीही सारखेच आहे बरोबर तर P0 006 p आहे आणि Q0 004 p तरत्याचप्रमाणे A आणि D या समीकरणातून A साठी आपल्याला A3P4r3Q4x3 0 5V32 अशा प्रकारचे समीकरण मिळेल बरोबर हे आपल्याला समीकरण 68 पासून मिळाले आहे आहे तर इथे या समीकरणांमध्ये P r Q x V या सर्व व्हॅल्यू वापरून आपल्याला A30 80990 752 0 9662712 0 452972 मिळेल त्याचप्रमाणे या समीकरणातून या 69 समीकरणातून बरोबर समीकरण 69 पासून आपल्याला D साठी D3A23 r23x2P24Q2412 अशाप्रकारे एक्सप्रेशन मिळेल तर या एक्सप्रेशनमध्ये सर्व वैल्यूचा वापर केल्यावर आपल्याला इथे D साठीD3 0 4529722 1 0042120 45275 मिळेल म्हणूनच त्या व्होल्टेज समीकरणावरून समीकरण 66 वरून Vm2Djj A12आहे तर Vm2Djj A12 या समीकरणात ह्या सर्व व्हॅल्यू वापरून आपल्याला V40 45275 0 452972120 95169 p u तर आता हा V म्हणजेच आपल्या पहिल्या इटरेशनमधील व्होल्टेजची मॅग्निट्यूड आहे तर ब्रांच 3 चा पॉवर लॉस PLoss3r3P24Q24। V4।21 0042। 0 00010391 p त्याचप्रमाणे QLoss3x3P24Q24। V4।20 00620 0042। 0 95169।20 तर हा ब्रांच 3 चा पावर लॉस आहे आता इटरेशन 2 आहे तिथे मी इथे पॉवर लॉस च्या कन्वर्जन्स क्रायटेरिया चा फरक दर्शविला नाही कारण इथे केवळ दोन इटरेशन दर्शविली आहेत तर तिथे जे काय असेल ते असे बरोबर तर आता इटरेशन 2 साठी P2PL2PL3PL4PLoss2PLoss3 आहे त्याचप्रमाणे Q2QL2QL3QL4QLoss2QLoss3आहे तर याचा अर्थ तर एक मिनिट थांबा याचा अर्थ P20 000265270 01536918 p u आहे हे P साठी आहे त्याचप्रमाणे Q20 0000431730 0111512 p तसेच पुन्हा त्याच समीकरणातून म्हणजे A1P2r2Q2x1 0 5। V1।2या समीकरणातून उत्तर मिळवू शकता म्हणजेच A1 0 01115120 3719 0 02 0 485945आहे तसेच पुन्हा एकदा त्याचप्रकारे तुम्ही D कॅल्क्युलेट करू शकता तर तुम्हाला D ची नवीन व्हॅल्यू D1A21 r21x2P22Q2212 0 4859452 0 485738 p अशाप्रकारे मिळेल म्हणूनच Vm2Djj A12या व्होल्टेज समीकरणांमध्ये तुम्ही D आणि A ची व्हॅल्यू वापरा तर हे व्होल्टेज समीकरण V2D1 A12 असे होईल तर इथे या व्हॅल्यू वापरल्यामुळे ।V2।0 485738 0 985739 p असे होईल तर ही व्होल्टेज ची मॅग्निट्यूड आहे आता दुसर्या इटरेशनमध्ये ब्रांच 1मधील पॉवर लॉस हा आधीच्याच फॉर्मुल्या प्रमाणे PLoss1r×P2Q2। V।20 64460 01115122। 0 00023919 p u त्याचप्रमाणे QLoss1x×P2Q2। V।20 37190 01115122। 0 985739।20 u त्याचप्रमाणे jj 2साठी m1 2 m2 3आहे तर आता प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी स्पष्ट आहे प्रत्येक स्टेप सर्व गणिती संबंध काही स्पष्ट केले आहेत तर सर्वकाही आपल्यासाठी स्पष्ट आहे तर P हा PPL3PL4PLoss30 0050 000103910 01110391p u अशाप्रकारे आहे 00804317 p म्हणून A हा A20 5454 0 9857392 0 466588अशाप्रकारे कॅल्क्युलेट केला आहे त्याचप्रमाणे आपल्याला D साठीचे एक्सप्रेशन आपण आधीपासूनच पाहिलेआहे ह्या सर्व व्हॅल्यू येथे वापरा ते D2A22 r22x2P23Q2312असे आहे जर आपण r22x22 08984 P23Q230 000187989ह्या सर्व व्हॅल्यू येथे वापरल्या तर इथे D हा D2 0 4665882 2 4661668होईल म्हणूनV3D2 A120 4661668 0 96579 p u तर इथे V 0 96579आहे म्हणून PLoss2r×P2Q2। V।20 00026982 p uआहे बरोबर तसेच QLoss2x×P2Q2। V।20 00010992 p u मी इथे प्रत्येक टर्मची व्हॅल्यू पुन्हा वापरून दर्शवली नाही कारण प्रत्येक डेटा माहित आहे आपण फक्त तो ठेवला आणि तपासले की परिणाम योग्य आहेत की नाही बरोबर त्याचप्रमाणे jj 3साठी म्हणजेच ब्रांच 3 साठी m1 3आहे आणि आणिm2 4 आहे तसेच P4PL40 006 p आहे तर QQL40 004 p u त्यामुळे आता A चे समीकरण वापरून A हा A3P4r3Q4x3 0 5V32अशाप्रकारे मिळवा म्हणजेच A हा इथे A30 4525077 p u अशाप्रकारे आपल्याला मिळेल तसेच D च्या समीकरणात या सर्व व्हॅल्यू वापरल्यावर आपल्या D हा D3 0 45250772 1 7520420 4522869अशा स्वरूपात मिळेल आपण या सर्व व्हॅल्यू इथे वापरल्या आहेत याचा अर्थ V व्होल्टेज ची मॅग्निट्यूड ही Vm2Djj A12 अशाप्रकारे आहे तर म्हणूनच V40 951207 p u तर ब्रांच 3साठी लॉसेस आपण सारखाच फॉर्मूला वापरणार आहे म्हणूनचPLoss3r3P24Q24। V4।21 00620 0042। 0 951207।20 000104017 p u त्याच प्रमाणे QLoss3x3P24Q24। V4।20 0042। 0 0004321 p u तर यालाच आपण ब्रांच 3 चे लॉसेस म्हणूया हेच ब्रांच 3चे लॉसेस आहेत तर आता आपण सर्व ब्रांच लॉसेस मिळविले आहे जर आता तुम्हाला टोटल रियल पॉवर लॉसेस शोधायचे असल्यास ते SPLossPLoss1PLoss2PLoss3 0 000239190 000269820 जर इथे या SPLoss ला तुम्ही MVA basex1000kW ने गुणाकार केला तर टोटल पावर लॉस SPLoss हा SPLoss0 000613027x100x1000 kW 61 3027 kW अशी होईल त्याच प्रमाणेSQLossQLoss1QLoss2QLoss30 0001380 000043210 113 kVArअसं होईल जर तिथे आपण मेथड 1 आणि मेथड 2 च्या उत्तरांची तुलना केली तर यामधील दुसऱ्या इटरेशन नंतरच्या फरकाचे आपण निरीक्षण करू शकतो तर या पद्धतीत जेव्हा आपण आपले I2R लॉसेस घेता आणि जेव्हा सबस्टेशनवर ही इंजेक्टेड पावर मेथड घेता तेव्हा ती इंजेक्टेड पावर ही 57 48 येत आहे मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे हा फरक सोल्युशन पूर्णपणे कन्वर्ज झाले नसल्यामुळे आहे बरोबर पण इथे I2R लॉसेस हे 60 94kW आहेबरोबर पण ह्या मेथड 2 मध्ये ते प्रत्यक्षात 61 3027 असे येतआहे पण I2R मेथड साठी ते 60 94 असे येत आहे बरोबर त्याचप्रमाणे येथे ते 29 113 आहे आणि येथे हे 28 94 आहे तर याचा अर्थ असा आहे की आपण दोन्ही मेथडमध्ये व्होल्टेज मॅग्निट्यूडकडे बघितले तर या उदाहरणासाठी आपल्याला आढळेल की दुसरी मेथड पहिल्या मेथड पेक्षा वेगाने कन्वर्ज होत आहे परंतु या दुसर्या मेथडचा एक फायदा असा आहे की या संपूर्ण गणितात कोणतीही ट्रिगनमेट्रिक टर्म किंवा कॉम्प्लेक्स नंबर समाविष्ट नाही परंतु दुसर्या मेथडमध्ये अँगल चे समीकरण आपल्याला सुरवातीची दोन समीकरणे वापरून देखील मिळवता येईल तर IjjVm1 Vm2Zjj आणि IjjPm2 jQV ही दोन समीकरणे वापरून आपल्याला अँगल अँगल चे समीकरण मिळवता येईल परंतु डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम मध्ये व्होल्टेज अँगल खूप कमी प्रमाणात बदलत असल्यामुळेआहे व्होल्टेज अँगल हा तितकासा महत्त्वाचा नाही म्हणूनच व्होल्टेजची मॅग्निट्यूड देखील पुरेशी आहे तर दुसरी मेथड ही पहिल्या मेथडपेक्षा जास्त चांगली असणार कारण आपल्याला इथे केवळ व्होल्टेज मॅग्निट्यूड हवे आहे तर अशा बर्याच मेथड उपलब्ध आहेत पण आपल्याला प्रत्येकात काही फायदे काही तोटे सापडतील इथे देखील उदाहरण म्हणून दुसरी मेथड पहिल्या मेथड पेक्षा चांगली आहे हे तुम्हाला या दोन्ही मेथडच्या दुसऱ्या इटरेशन नंतरच्या व्होल्टेज मॅग्निट्यूडवरून सहज कळेल बरोबर परंतु वेगवेगळ्या पद्धतींचे वेगवेगळे फायदे आहेत काही वेळा आपल्याला रियल पावर आवश्यक असते आणि काही वेळा करंटच्या रियल आणि रिएक्टिव पावर कम्पोनन्ट ची देखील आवश्यकता असते परंतु या प्रकरणात आपल्याला करंटची मॅग्निट्यूड मिळेल बरोबर परंतु डेल्टा देखील मिळू शकतो परंतु आपल्याला डेल्टासाठी आणखी एक समीकरण लिहावे लागेल परंतु दुसऱ्या मेथडसाठी ते शक्य नाही परंतु या उदाहरणासाठी जेथे मॅग्निट्यूड आणि पावर लॉसेस या दोन्हीची आवश्यकता आहे त्यावेळी आपण पण दुसरी मेथड वापरणार नाही परंतु तरीही ते नेटवर्कच्या जटिलतेवर मेथडची कार्यक्षमता अवलंबून असते बरोबर तर त्या गोष्टीची आपण येथे चर्चा करणार नाही तर म्हणजेच लोड फ्लो स्टडीसाठी आपण मेथड 1 आणि मेथड 2 अशा दोन वेगवेगळ्या मेथड पाहिल्या आहेत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपण हे न्यूटन रॅफसन पद्धतीने केले नाही परंतु कपल्ड न्यूटन रॅफसन पद्धत देखील तितक्याच चांगल्या प्रकारे कार्य करते परंतु त्या बाबतीत कपल्ड न्यूटन रॅफसन पद्धतीत कम्प्युटेशनल कार्यक्षमता कमी असू शकते परंतु येथे आम्ही नेटवर्कच्या रेडिएलिटीचा उपयोग करीत आहोत आणि त्या आधारे आपण अल्गोरिदम विकसित करीत आहोत तर आपण 4 किंवा 5 बस पर्यंतच्या उदाहरणांचा अभ्यास केला पाहिजे आणि गोष्टी कशा सोडवल्या जाऊ शकतात ते पाहिले पाहिजे आता पुढे आपण पण रेडियल डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क च्या व्होल्टेज स्टॅबिलिटी बद्दल बघूया बरोबर तर डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कच्या व्होल्टेज स्टॅबिलिटी बद्दल मी तुम्हाला इथे काही माहिती देणार आहे तर व्होल्टेज स्टॅबिलिटी समस्या सामान्यत खूप जास्त प्रमाणात स्ट्रेस्ट असलेल्या सिस्टममध्ये खूप जास्त प्रमाणात लोड असलेल्या सिस्टममध्ये उद्भवते विविध कारणांनी येणाऱ्या अडचणीमुळे व्होल्टेज ढासळण्याच्या समस्येची सुरवात होऊ शकते अंतर्निहित समस्या ही पॉवर सिस्टममधील मूलभूत दुर्बलता आहे तर ट्रान्समिशन नेटवर्क आणि पॉवर ट्रान्सफर लेव्हल च्या सामर्थ्यासोबतच व्होल्टेज कोलैप्ससाठी कारणीभूत ठरणारे घटक म्हणजे जनरेटर रीएक्टिव पॉवर किंवा व्होल्टेज कंट्रोलची लिमिट मर्यादा आहे यामुळे काहीवेळा समस्या उद्भवू शकते लोड केरक्टरिस्टिक निश्चितच आपण केलेल्या लोड फ्लो स्टडी नुसार आपण लोड हा नेहमी कॉन्स्टंट पावर म्हणून घेतला आहे परंतु प्रत्यक्षात लोड केरक्टरिस्टिक हे काही वेगळे असतात आणि रिऍक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन डिवाइस ची केरक्टरिस्टिक आपण FACTS डिवाइसेस सोबतच वेगवेगळ्या प्रकारची कॉम्पेन्सेशन डिवाइसेस वापरतो आणि अंडर लोड टॅप चेंजर्स सारख्या व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइसची एक्शन असे हे सर्व घटक कारणीभूत आहेत तर समजा व्होल्टेज जर कमी होत असेल तर आपल्याला ट्रान्सफॉर्मर टॅप बदलून व्होल्टेज हे का विशिष्ट पातळीपर्यंत वाढवता येते तर नेटवर्क स्टॅबिलिटीशी संबंधित असे बरेच घटक आहेत तर साधारणपणे व्होल्टेज कोलैप्स म्हणजे प्रत्यक्षात एक अशी प्रक्रिया आहे की ज्यायोगे व्होल्टेज इनस्टॅबिलिटी च्या एकानंतर एक येणाऱ्या घटनांमुळे पॉवर सिस्टमच्या महत्त्वपूर्ण भागाला अस्वीकार्य असे कमी व्होल्टेज पाठविले जाते बरोबर तर पावर सिस्टिम च्या काही भागात आपल्याला असे आढळले आहे की अगदीच कमी असल्यामुळे व्होल्टेज अस्वीकार्य आहे तर ही ती प्रक्रिया आहे ज्याद्वारे व्होल्टेज इनस्टॅबिलिटीच्या घटनांचे अनुक्रम पॉवर सिस्टमच्या महत्त्वपूर्ण भागात कमी न स्वीकारलेले व्होल्टेज प्रोफाइल ठरवते जगात व्होल्टेज कोलैप्सची अनेक उदाहरणे आहेत परंतु अशी यादी मी येथे आणली नाही परंतु आधुनिक पावर डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कवर डिमांड सतत वाढत आहे कारण पावर सिस्टीम मध्ये लोडची मागणी वाढत आहे याचा अर्थ असा की डिस्ट्रीब्यूशन साईडला लोडची मागणी वाढत आहे बरोबर तर डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कमध्ये देखील दररोज कमी ते उच्च लोड पातळी पर्यंतचा वेगळा बदल अनुभवता येतो तर यालाच आपण लोड मध्ये वाढ होणे असे म्हणतो म्हणून जर लोड वाढत असेल तर स्वाभाविकपणे व्होल्टेजची मॅग्निट्यूड कमी असेल तर व्होल्टेज हळूहळू कमी होईल तर मग आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करू परंतु ही एक इटरेटिव प्रक्रिया आहे तर मी तुम्हाला फक्त व्होल्टेज कोलैप्सबद्दल थोडी कल्पना देतो बरोबर आणि याचा अर्थ असा की आपण इथे मेथड 2 साठी समीकरण 65 वापरू कारण आपण हे सर्व व्होल्टेजच्या मॅग्निट्यूडनुसार शोधण्याचा प्रयत्न करू बरोबर त्यास्थितीत हे समीकरण 65 V42P2r1Q2x1 0 5। V।2V22r21x2P22Q20 अशाप्रकारे पुन्हा लिहिले जाऊ शकते त्या बाबतीत हे पुनर्लेखन केलेले समीकरण म्हणजेच समीकरण 74 आहे बरोबर हेच आपले मेथड 2 लोड फ्लो समीकरण आहे बरोबर तर इथे हे समीकरण 74 पुन्हा एकदा V4 । V1।2 2P2r1 2Q2x1V22r21x2P22Q20 अशा प्रकारे लिहिले जाऊ शकते हे आपले समीकरण 75 आहे आता सर्वसाधारणपणे ह्या समीकरणाचे जनरलायझेशन केले जाऊ शकते त्यामुळे इथे 2 ऐवजी आपण m2 वापरू कारण हे समीकरण आपल्याला ब्रांच 1 च्या इलेक्ट्रिकल इक्विवलेंत पासून मिळाले आहे तर 2 ऐवजी m2वापरू कारण ब्रांच 1 साठीm1 1आहे आणि m2 2 आहे तर जनरलायझेशन साठी आपण 1 किंवा 2 वापरण्या ऐवजी हे समीकरणV4 ।V।2 2Pm2rjj 2Qm2xjjVm22r2jjx2P2m2Q20अशा प्रकारे लिहू हे समीकरण 76 आहे आता आपण असे गृहीत धरा की समजा bjj।V।2 2Pm2rjj 2Qm2xjjआहे हे समीकरण 77 आहे आणि cjjr2jjx2P2m2Q2 हे समीकरण आहे 78 जर आपण हे अशाप्रकारे केले तर हे समीकरण हे समीकरण 76 हे प्रत्यक्षात V4 bVm22c0असे बनेल तर या समीकरणातून आपण पाहू शकता की ह्या समीकरणाचे प्रत्यक्षात 4 रूट्स आहेत दिसून येते की रिसिविंग एन्ड व्होल्टेज Vसाठी आपल्याकडे 4 सोल्युशन्स आहेत खरंतर हे समीकरण Vm22 चे वर्ग समीकरण आहे उदाहरणार्थ जर आपण इथे Vm22x असे गृहीत धरले तर हे x2bjjxcjj0 असे लिहिले जाऊ शकते तर हे समीकरण x चे वर्ग समीकरण आहे परंतु आहे इथे Vm22x आहे म्हणजेच हे Vm22चे वर्ग समीकरण आहे तर जर आपण हे समीकरण सोडविले तर आपल्याला चार वेगवेगळ्या प्रकाराचे रूट्स मिळतील ते लोड फ्लो च्या अभ्यासा दरम्यान हे रूट्स दर्शविले जात नाही आपण तेथे फक्त व्यवहार्य निराकरणे घेतली आहेत मी इतर 3 निराकरणे व्यवहार्य का नाहीत हे मी स्पष्ट करतो कृपया प्रथम हे वर्ग समीकरण सोडवा आणि ह्या सर्व वैल्यू मिळवा मी इथे हे सर्व सोल्यूशन लिहित आहे परंतु तुम्ही या Vm22 च्या वर्ग समीकरनासाठी ते सर्व मिळवा Vm212bjj b2jj 4cjj1212 हे पहिले सोलुशन आहे 2 पुढचे सोलुशन हे Vm2 12bjj b2jj 4cjj1212आहे आहे 3 आणखी एक सोलुशन म्हणजे Vm2 12bjjb2jj 4cjj1212आणि प्रत्यक्षात हे व्यवहार्य निराकरण आहे इथे आम्ही समीकरणे वेगवेगळ्या स्वरूपात ठेवले आहे परंतु हे समीकरण आम्ही लोड फ्लो स्टडी च्या दुसर्या मेथडसाठी वापरले आहे म्हणून ते Vm212bjjb2jj 4cjj1212 आहे याचा अर्थ असा की हे पहिले तीन सोल्यूशन प्रत्यक्षात अव्यवहार्य समाधान म्हणजे अशक्य समाधान आहे असे म्हणता येईल की फक्त हेच सोलुशन व्यवहार्य आहे तर बघा वास्तववादी डेटा साठी डेटा विचारात घेताना आणि जेव्हा P Q r x आणि व्होल्टेज हे सर्व पर युनिट मध्ये व्यक्त केले जातात हा B नेहमीच पॉझिटिव असतो बरोबर म्हणजे आपला B हा सदैव पॉझिटिव असेल कारण हे व्होल्टेज V नेहमी एकच्या आसपास असेल बरोबर परंतु V2पेक्षा ही टर्म 2Pm2rjjQm2xjj तुलनेत खूपच लहान आहे आणि त्याचप्रमाणे 4c ही टर्म देखील b2 च्या तुलनेत खूपच लहान आहे कारण दुसरी टर्म म्हणजे प्रत्यक्षात ही टर्म ही पर प्रति युनिट मध्ये आहे ती r2jjx2P2m2Q2आहे त्यांचा गुणाकार देखील खूपच लहान आहे तर हेच आपले समीकरण 78 आहे म्हणूनच हे b2jj 4cjj12≈bआहे कारण ही टर्म खूपच छोटी आहे म्हणजे हे सोल्यूशन वनआणि सोल्यूशन टूअंदाजे 0 असतील बरोबर इथे वजाबाकीचे चिन्हदेखील आहे ते अव्यवहार्य आहे बरोबर परंतु अद्याप हा पहिला आणि दुसरा हे दोन्ही 0 आहे तिसऱ्या टर्म साठी वजा चिन्ह तेथे आहे परंतु व्होल्टेज मॅग्निट्यूड ही निगेटिव्ह असू शकत नाही तर हे देखील टाकून दिले आहे केवळ शेवटची टर्म चौथी टर्म व्यवहार्य निराकरण आहे आपल्याला ज्याला व्यवहार्य समाधान म्हणता येईल बरोबर तुम्हाला कॉम्प्युट करताना जर A D टर्म माहीत इथे एक टर्म निगेटिव्ह आहे आणि दुसरी टर्म मॅग्निट्यूड नुसार जवळजवळ A D समान आहे येथे लॉजिक देखील समान आहे बरोबर तर ही टर्म आणि ही टर्म कमी अधिक प्रमाणात समान आहे बरोबर पण तरीही हे चौथे सोलुशन म्हणजे व्यवहार्य समाधान आहे म्हणूनच येथे Vचे पहिले दोन सोल्यूशन जवळजवळ 0 आहेत आणि व्यवहार्य नाहीत याचा अर्थ असा की हे सोलुशन Vm212bjjb2jj 4cjj1212हे रिसिविंग एंड Vm2 चे सोल्युशन आहे तर यात कोणताही गोंधळ होऊ देऊ नका तर खरंतर हेच समीकरण 79 चे सोल्युशन आहे समाधान आहे समीकरण 79 चे सोल्युशन यूनीक आहे याचा अर्थ असा की आपल्याला हे जे काही समीकरण 79 चे सोल्युशन मिळाले ते यूनीक आहे कारण त्याचे फक्त एकच समाधान आहे या समीकरणाला फक्त एकच व्यवहार्य समाधान आहे ते यूनीक सोल्युशन आहे बरोबर म्हणूनच खरं तर मी ह्या इथे या स्वरूपात लिहिलेले आहे परंतु लोड फ्लो स्टडी च्या दुसऱ्या मेथड साठीच फक्त या स्वरूपातील समीकरण वापरले तर Vm212bjjb2jj 4cjj1212 हे समीकरण 80 आहे